संशोधनाची फलनिष्पत्ती किंवा परिणाम संशोधनाची फलनिष्पत्ती किंवा परिणाम संशोधन पूर्णत्वास गेल्यानंतर त्याचे तीन प्रकारचे परिणाम दिसून येतात संशोधन पूर्णत्वास गेल्यानंतर त्याचे तीन प्रकारचे परिणाम दिसून येतात संशोधनाचा पहिला परिणाम म्हणजे अनुकूल परिणाम होय ज्याद्वारे तुम्ही ग्राहकाला कळवू शकता की संशोधन पेटंट योग्य आहे संशोधनाचा पहिला परिणाम म्हणजे अनुकूल परिणाम होय ज्याद्वारे तुम्ही ग्राहकाला कळवू शकता की संशोधन पेटंट योग्य आहे तर दुसरा परिणाम हा नकारात्मक असू शकतो तर दुसरा परिणाम हा नकारात्मक असू शकतो म्हणजे संशोधन पेटंट योग्य नसते म्हणजे संशोधन पेटंट योग्य नसते याचा अर्थ संबंधित संशोधन कधीही पेटंट योग्य होणार नाही किंवा त्यास कधीही पेटंट मिळणार नाही असा नव्हे याचा अर्थ संबंधित संशोधन कधीही पेटंट योग्य होणार नाही किंवा त्यास कधीही पेटंट मिळणार नाही असा नव्हे तुम्ही संशोधनाच्या परिणामाच्या शक्यते विषयी बोलत असता तुम्ही संशोधनाच्या परिणामाच्या शक्यते विषयी बोलत असता कारण परिपूर्ण असा पेटंटयोग्य शोध अहवाल असू शकत नाही कारण परिपूर्ण असा पेटंटयोग्य शोध अहवाल असू शकत नाही तेव्हा तुम्ही असे कळवू शकता की संशोधनास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही किंवा तुम्ही तटस्थ अहवाल देऊ शकता तेव्हा तुम्ही असे कळवू शकता की संशोधनास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही किंवा तुम्ही तटस्थ अहवाल देऊ शकता तटस्थ अहवाल म्हणजे असा अहवाल की ज्यामध्ये असे सुचविले जाते की संशोधना स पेटंट मान्यता मिळण्या ची शक्यता आहे किंवा त्यावर काही आक्षेप घेतले जाऊ शकतात किंवा संशोधनास पेटंट मान्यता मिळण्याची 50 संधी असते तटस्थ अहवाल म्हणजे असा अहवाल की ज्यामध्ये असे सुचविले जाते की संशोधना स पेटंट मान्यता मिळण्या ची शक्यता आहे किंवा त्यावर काही आक्षेप घेतले जाऊ शकतात किंवा संशोधनास पेटंट मान्यता मिळण्याची 50 संधी असते तसेच ग्राहकांनी मागणी केल्यास तुम्ही संशोधनाचा पेटंट योग्य असल्याचा अहवाल देऊ शकता तसेच ग्राहकांनी मागणी केल्यास तुम्ही संशोधनाचा पेटंट योग्य असल्याचा अहवाल देऊ शकता अशा अहवालामध्ये शोधाच्या नावीन्यते विषयी नवनिर्मिती क्षमतेविषयी आणि औद्योगिक वापरासंबंधी चे संक्षिप्त वर्णन असते अशा अहवालामध्ये शोधाच्या नावीन्यते विषयी नवनिर्मिती क्षमतेविषयी आणि औद्योगिक वापरासंबंधी चे संक्षिप्त वर्णन असते तसेच संबंधित अहवालामध्ये संशोधना च्या पेटंट मान्यते संदर्भात आक्षेपा बाबत माहिती दिलेली असते तसेच संबंधित अहवालामध्ये संशोधना च्या पेटंट मान्यते संदर्भात आक्षेपा बाबत माहिती दिलेली असते शोधा चे महत्व शोधा चे महत्व संशोधनाच्या पेटंट योग्यते बाबतचा शोध तुम्हास संशोधनातील पेटंट योग्य बलस्थाना ची माहिती करून देतो संशोधनाच्या पेटंट योग्यते बाबतचा शोध तुम्हास संशोधनातील पेटंट योग्य बलस्थाना ची माहिती करून देतो या शोधामुळे पेटंट कार्यालयाकडून घेतल्या जाणाऱ्या संभाव्य आक्षेपाना टाळता येऊ शकते या शोधामुळे पेटंट कार्यालयाकडून घेतल्या जाणाऱ्या संभाव्य आक्षेपाना टाळता येऊ शकते त्याचबरोबर पेटंट संदर्भात योग्य ती माहिती पुरविण्या संदर्भातही तुम्हाला मदत मिळू शकते त्याचबरोबर पेटंट संदर्भात योग्य ती माहिती पुरविण्या संदर्भातही तुम्हाला मदत मिळू शकते पुढील व्याख्यानांमध्ये आपण पेटंट योग्य शोध म्हणजे काय हे पाहू पुढील व्याख्यानांमध्ये आपण पेटंट योग्य शोध म्हणजे काय हे पाहू आणि त्यानंतरच्या व्याख्यानांमध्ये आपण पेटंट योग्य शोधा संदर्भातील अधिक च्या माहितीची चर्चा करू आणि त्यानंतरच्या व्याख्यानांमध्ये आपण पेटंट योग्य शोधा संदर्भातील अधिक च्या माहितीची चर्चा करू